परत स्वागत आहे तर हे व्याख्यान 36 व्या व्याख्यानमालेचे आहे आणि आज आम्ही एका नवीन विषयासह पुढे जाऊया जे व्याख्यानमालेच्या या मालिकेत एक लिनिअर अल्जेब्रा आहे आणि आपण रेखीय समीकरणांच्या प्रणालीपासून सुरूवात करू आणि पुन्हा लिनिअर अल्जेब्रा मधील अनेक संकल्पना समजून घेणे हे खूप महत्वाचे आहे म्हणून आम्ही रेखीय समीकरणांच्या प्रणालीबद्दलच्या प्राथमिक माहितीसह प्रारंभ करू तर आम्ही सिस्टमची ओळख आणि रेषात्मक समीकरणांच्या प्रणालीचे निराकरण आणि त्यांचे भूमितीय स्पष्टीकरण याबद्दल माहिती देऊ तर येथे रेखीय समीकरणांची प्रणाली तर ही एक सामान्य प्रणाली आहे जी समीकरणाच्या संदर्भात लिहिलेली आहे तर हे पहिले समीकरण आहे जिथे आपल्याकडे येथे कोइफिसिएंट आहेत आणि हे चे कोइफिसिएंट इत्यादी आहेत तर हे पहिले समीकरण आहे जिथे हे आहेत आणि हे कोइफिसिएंट आहेत तर ते वास्तविक संख्या आणि आणि आहेत ते अज्ञात आहेत आणि उजव्या बाजूला पुन्हा काही वास्तविक संख्या आहे तर त्याचप्रकारे आपले दुसरे समीकरण आहे जे आपण द्वारे दर्शविलेले आहे आणि हे अनुक्रमे आणि चे गुणांक आहेत आणि उजव्या बाजूला दर्शवितात येथे आपल्याकडे the mth समीकरणे आहे तर m समीकरणे आणि n अज्ञात मानले आहेत येथे आपल्याकडे आणि आहेत आणि हे आणि xn चे गुणांक आहेत आणि उजव्या बाजूला आहे आपल्याकडे 1 2 आणि म्हणूनच m समीकरणे आणि x1 x2 आणि हे अज्ञात आहेत मॅट्रिक्स फॉर्ममध्ये आपण ही समीकरणे खालीलप्रमाणे लिहू शकतो हे b बरोबर आहे तर तर समीकरणाची प्रणाली सुसंगत आहे हीच परिभाषा आहे की आपण समीकरण प्रणाली वापरू जर त्यात कमीतकमी एक समाधान असेल आणि जर त्याचे समाधान नसेल तर ते विसंगत असेल म्हणूनच आजच्या व्याख्यानात आपण निरिक्षण करण्याच्या बर्याच शक्यता आहेत हे पाहणार आहोत एक म्हणजे प्रणालीकडे अजिबात समाधान नाही दुसरे समाधान हे अद्वितीय आहे तिसरे समाधान हे संख्येत परिपूर्ण आहेत तर अनंतकाळपर्यंत अनेक उपाय म्हणून रेषीय समीकरणांच्या प्रणालीसाठी या तीन शक्यता आहेत आणि आम्ही त्याचा अर्थ लावणार आहोत तर पुन्हा या मॅट्रिक्स फॉर्मकडे परत जाऊ तर हे समजणे सोपे आहे आपल्याकडे हे मॅट्रिक्स A आणि हा x आहे जर आपण हे A आणि हे x गुणाकार करा तर आपल्याला आणखी एक वेक्टर मिळेल ज्याचा पहिला घटक समीकरण 1 च्या डाव्या बाजूला असेल जेव्हा आम्ही या A आणि x ने गुणाकार करतो तेव्हा त्या वेक्टरचा दुसरा घटक या वेक्टर चा दुसरा घटक दुसऱ्या समीकरणाची डावी बाजू असेल आणि याप्रमाणे मग आपल्याकडे येथे उजवीकडील वेक्टर b आहे ज्याचे घटक हे आहेत मूलभूतपणे प्राप्त असलेल्या प्रत्येक घटकाची तुलना केल्यास आपण या समीकरणाकडे परत जाऊ तर या मध्ये ही सिस्टिम लिहिणे हे b समीकरण दिलेल्या समीकरणांच्या इक्विव्हॅलेंट आहे जिथे m समीकरण आणि n अज्ञात आहेत ज्याचा आपण येथे विचार केला आहे आणि मग एक साधे उदाहरण घेऊ तर आपल्याकडे हे 𝑥2𝑦 4 एक समीकरण आहे आणि नंतर आपल्याकडे आणखी एक समीकरण आहे जे 1 द्वारे दिले गेले आहे तर या दोन समीकरणे लक्षात घेतल्यामुळे जिओमेट्रीकल अर्थ लावणे खूप सोपे होईल आणि मग आपण ही संकल्पना 4 अधिक चलाला सामान्य करू शकतो चला तर हे समीकरण क्रमांक 1 ला कॉल करू कारण हे लाइन चे समीकरण आहे तर आपण या ला कॉल करीत आहोत आणि येथे हे दुसरे लाइनचे हे समीकरण आहे जे ने दिले आहे म्हणून जेव्हा आपण फक्त दोन व्हेरिएबल्सचा विचार करीत आहोत x आणि y ही समीकरणे सिस्टमची समीकरणे काहीच नसून रेषांचे समीकरण आहेत तर आपण मॅट्रिक्स फॉर्ममध्येही सिस्टम लिहू शकतो तर हे गुणांक मॅट्रिक्स असेल जिथे आपण 1 आणि 2 च्या पहिल्या समीकरणातून गुणांक गोळा करू x आणि y चे अज्ञात वेक्टर हे समीकरण मेट्रिक्स वेक्टरच्या रूपात लिहू शकतो आणि आता आम्ही या समीकरांचे जिओमेट्रीकल व्याख्या आणि मुळात तोडगा शोधत आहोत तर हे येथे पहिले समीकरण x 2y 4 आहे जर आपण येथे पाहिले तर आपण हे सहजपणे रचू शकतो तर जेव्हा x हे 0 असेल तर y हे 2 आहे तर वास्तविक हा बिंदू 02 आहे आणि जेव्हा आपल्याकडे y हे 0 x हे 4 आहे तर हा बिंदू 4 आणि 0 आहे समीकरण क्रमांक 1 आणि नंतर आपल्याकडे हे समीकरण क्रमांक 2 तसेच हे 1 आहे आणि ते या लाल रेषाने दिले आहे येथे जेव्हा x हे 0 y हे 1 आहे तर हा बिंदू 10 आहे आणि नंतर आपल्याकडे आणखी एक बिंदू आहे उदाहरणार्थ y हे 0 x हे 1 आहे तर हा बिंदू 10 आहे आणि मग आपण 1 ने दिलेली ही रेषा काढू शकतो आता प्रश्न असा आहे की या चित्रात आपण पहात आहोत की ते येथे एखाद्या ठिकाणी छेदतात तर आपण या छेदनबिंदूचे गणन करूया समीकरण क्रमांक 1 वरून समीकरण क्रमांक 2 वजा केल्यास जर आपण जोडले तर x रद्द होईल आणि आपल्याला बरोबर 3 मिळेल जे आपल्याला y च्या बरोबर 1 देईल हे y चे समन्वय आहे आणि नंतर आपण यापैकी कोणत्याही समीकरणास समाविष्ट करू शकतो उदाहरणार्थ x बरोबर याचा अर्थ 2 तर या दोन ओळी या ठिकाणी येथे एकमेकांना छेदतात 2 आणि 1 तर आपण येथे 2 आणि 1 लिहू शकतो आता समीकरणांच्या सिस्टमच्या समाधानाबद्दल बोलत आहोत सोल्यूशन म्हणजे बिंदू x y जे दोन्ही समीकरणे पूर्ण करतात तर येथे स्पष्टपणे हा मुद्दा लाल रेषेत आहे आणि हा मुद्दा निळ्या रेषेवरही आहे तर नैसर्गिकरित्या हा बिंदू जिथे x हे 2 आणि y हे 1 दोन्ही समीकरणांचे समाधान करते हे दोन्ही समीकरणे पूर्ण करणे आवश्यक आहे कारण ते दोन्ही ओळींवर अवलंबून आहे आणि येथे आपण काय पाहत आहोत तर सोल्यूशन x बरोबर 2 आणि y या सिस्टमच्या 1 बरोबर आहे आणि येथे दुसरा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की हा एकच मुद्दा आहे हा एकच बिंदू आहे जिथे या दोन ओळी एकमेकांना छेदतात किंवा हा दोन्ही रेषांवरील एकमेव सामान्य बिंदू आहे तर हा आता उपाय बनला आहे तर नेमके या प्रकरणात आम्हाला काय मिळाले ते आम्हाला एक अनोखा समाधान मिळाला कारण या दोन ओळी एका क्षणी अचूकपणे एकमेकांना छेदतात तर दिलेल्या समीकरणांच्या व्यवस्थेसाठी तोडगा काढण्याची इतर कोणतीही शक्यता नाही आणि यालाच आपण निराळे निराकरणाचे प्रकरण म्हणतो तर या विशिष्ट परिस्थितीत जेव्हा आपण या दोन सोप्या समीकरणांचा विचार केला आहे तेव्हा आपल्याला एक अनोखा तोडगा मिळेल जर आपण येथे दुसर्या प्रकरणाचा विचार केला तर ती दुसरी बाब नाही तर आम्ही त्याच समीकरणाचे आणखी एक स्पष्टीकरण व्हेक्टरच्या संदर्भात पाहू तर आपण पाहिले आहे की आपल्याकडे ही दोन समीकरणे होती जे या मॅट्रिक्सच्या रूपात वेक्टर गुणाकार देखील लिहिले आहेत परंतु हे समीकरण लिहिण्याचा आणखी एक मार्ग आहे कारण जर मी येथे हे आणि दुसरे समीकरण समजावले तर म्हणून आपण सिस्टम देखील लिहू शकतो जसे प्रथम वेक्टर मी येथून x घेईल आणि दुसर्या समीकरणात y शब्द संचित करेल तर 2 ते y आणि नंतर वजा y आणि नंतर उजव्या बाजूला 4 आणि 1 आहे किंवा आपण हे x आणि वेक्टर 1 1 अधिक हे y आणि वेक्टर 2 वजा 1 वेक्टर 4 आणि 1 च्या बरोबर म्हणून लिहू शकतो म्हणून आपण या स्वरूपात दिलेली समीकरणांची प्रणाली लिहिलेली आहे जिथे आपल्याला वेक्टर स्केलर गुणाकार दिसतो आणि येथे वेक्टर पुन्हा उजव्या बाजूला स्केलर म्हणजे येथे क्रमांक x आहे तर आता हेच इथे लिहिले आहे की समीकरणे ही प्रणाली मॅट्रिक्सच्या रूपात दिली आहे की नाही किंवा आम्ही या वेक्टर स्वरूपात देखील लिहू शकतो जिथे x या वेक्टरला ने गुणाकार केला जाईल y हे वेक्टर ला गुणाकार केल्यास वेक्टर बरोबर आहे तर हे उत्पादन पाहण्याचा हा आणखी एक मार्ग आहे कारण या प्रकरणात आमच्याकडे मॅट्रिक्स वेक्टर उत्पादन आहे तर आपण या फॉर्ममध्ये देखील पाहु शकतो की हा x या पहिल्या कॉलमात गुणाकार आहे y या दुसर्या कॉलमात गुणाकार आहे ज्यायोगे आपण या मॅट्रिक्स आणि वेक्टरचे उत्पादन देखील करतो आपल्याकडे उजवीकडे हा वेक्टर आहे तर आता आपण दुसरे उदाहरण घेऊ तर आपल्याकडे आता 1 आणि दुसरे समीकरण ज्याचा आपण 2 विचार करीत आहोत तर हे समीकरण क्रमांक 1 आहे आणि नंतर येथे समीकरण क्रमांक 2 आहे जर आपण आधीप्रमाणे ही दोन समीकरणे आखली तर येथे आपल्याकडे हे पहिले समीकरण आहे जेथे x हे 0 आहे आणि नंतर y हे वजा 1 आहे तर येथे बिंदू वजा 1 आणि x येथे 0 आहे आणि दुसरी ओळ 2 आहे तर या प्रकरणात जेव्हा x हे 0 आहे आपल्याला बिंदू मिळेल तर येथे हा बिंदू 2 0 आहे आणि मग आपण ही ओळ काढू ज्यामध्ये उतार 1 आहे आणि या ओळीतही उतार 1 आहे मुळात आपल्याला आता काय समजले कारण या समीकरणाला उतार 1 आहे आणि या समीकरणात 1 उतार देखील आहेत तर दोन्ही समीकरणे मुळात एकमेकांना समांतर आहेत तर जर आपण या प्रणालीच्या समाधानाबद्दल बोललो तर तर या प्रकरणात अस्तित्त्वात नाही कारण या लाइनवर कोणताही समान मुद्दा नाही आपण असे म्हणू शकतो की हे बिंदू दोन्ही समीकरण क्रमांक 1 आणि समीकरण क्रमांक 2 पूर्ण करेल कारण ते एकमेकांना भेदत नाहीत तर त्या समांतर रेषा आहेत आणि या प्रकरणात आपल्याकडे या दिलेल्या समीकरणांच्या सिस्टमचा उपाय नाही तर या अगदी सोप्या उदाहरणाच्या मदतीने जिओमेट्रीकल व्याख्या स्वतःच असे सांगते की आपल्याकडे या समीकरणांच्या व्यवस्थेचे निराकरण नाही समीकरणाच्या बाबतीत जर आपल्याला थेट बघायचे असेल तर प्रथम समीकरण 1 आहे आणि जर मी येथे समीकरण क्रमांक 2 वजा 1 ने गुणाकार करेल तर आपल्याला मिळेल तर आपल्याकडे 1 आणि ही दोन समीकरणे आहेत तर हे शक्य नाही कारण समीकरण क्रमांक 1 मध्ये आम्ही सांगत आहोत की हे आणि y चे अंतर फरक असेल तर दुसर्या समीकरणात आपण सांगत आहोत की x आणि y चे अंतर 2 असेल तर हे दोन्ही समीकरणे पूर्ण करणारे बिंदू असणे शक्य नाही आणि जिओमेट्रीकल व्याख्या देखील समान सांगते की या दोन ओळी एकमेकांना छेदत नाहीत आणि म्हणूनच आपल्याकडे या समीकरणांच्या व्यवस्थेसाठी उपाय असू शकत नाही बरं तर या रेषा एकमेकांना छेदत नाहीत आणि निराकरण न होण्याच्या बाबतीत हे आहे तर आता आपण पुढील व्याख्याकडे येत आहोत ज्याला आपण वेक्टर इंटरप्रिटेशन म्हणतो तर आपण या समीकरणाची किंवा समीकरणाची प्रणाली या वेक्टर स्वरूपात पुन्हा लिहू शकतो तर x हे 1 ने गुणाकार केले आहे आणि वजा 1 आणि y हे वजा 1 ने गुणाकार केले आहे व 1 हे उजव्या बाजूला वेक्टर 1 आणि 2 आहे तर मागील प्रकरणांप्रमाणेच हा व्हेक्टर येथे 1 वजा 1 काढा तर हा वेक्टर 1 वजा 1 आणि नंतर येथे दुसरा वेक्टर आपल्याकडे वजा 1 आणि n 1 आहे तर हे दोन वेक्टर आणि तिसरा वेक्टर 1 आणि 2 आहे तर आता हा प्रश्न आहे की आपण या संख्येच्या वेक्टर मध्ये काही संख्या गुणाकार करून जोडू शकतो मग आपण बहुतेक काही संख्येला या वेक्टर वर गुणाकार करू शकतो प्रश्न हा आहे की आम्ही हा वेक्टर मिळविण्यासाठी काही संख्येची गुणाकार करून या दोन जोडू शकतो आणि हे येथे स्पष्टपणे दिसून येते की हे शक्य नाही कारण हे दोन वेक्टर समांतर आहेत तर या दोन वेक्टर च्या समांतर यामध्ये आपण काहीही मिळवू शकतो परंतु उदाहरणार्थ येथे 1 आणि 2 मिळू शकणार नाही जे दिलेल्या वेक्टरच्या दोन समांतर नसतात तर नक्कीच या दोन वेक्टरच्या कोणत्याही संयोजनाने किंवा त्याऐवजी आपण याला लिनिअर कॉम्बिनेशन म्हणतो आणि नंतर आपण याविषयी अधिक किंवा अधिक चांगली व्याख्या घेऊन येऊ तर या दोन वेक्टर्सचे कोणतेही लिनिअर कॉम्बिनेशन आपल्याला 2 मधील 1 वेक्टर देणार नाही आणि म्हणूनच निराकरण होण्याची परिस्थिती नाही म्हणून या कॉलम 1 आणि या कॉलम 2 च्या कोणत्याही लिनिअर कॉम्बिनेशन द्वारे या वेक्टर 1 आणि 2 ची निर्मिती करणे शक्य नाही आणि म्हणूनच हा कोणताही निराकरण होणार नाही येथे पुढच्या आणि शेवटच्या घटकाकडे येऊन जिथे आपण सिस्टमला आणि मानतो तर ही आता पुन्हा आमची प्रणाली आहे जर आपण या जिओमेट्रीकल व्याख्याचा शोध घेतला तर आपल्याला या दोन ओळी प्लॉट करणे आवश्यक आहे तर प्रथम जी या निळ्या रेषेत दिली आहे आणि जर आपण हे वजा x प्लस y काढल्यास ही वजा 2 आपल्याला समान ओळ मिळेल कारण हे काहीच नाही परंतु समान समीकरण आहे येथे जर आपण दुसर्या समीकरणात वजा 1 ने गुणाकार कराल तर आपणास समान समीकरण मिळेल तर मुळात ही दोन भिन्न समीकरणे नाहीत हेच समीकरण आपल्याकडे फक्त एक समीकरण आहे आणि म्हणून ही रेषा आपल्याला निळ्या रेषाच्या वर बसलेली आहे तर ते म्हणतात की या दोन समान रेषा आहेत आणि आता स्वाभाविकच कोणताही मुद्दा आपण या ओळीवर घेतो म्हणजेच ते समान रेखा आहेत येथे आपण लाइन वर एक बिंदू घेऊ शकतो आणि ते दोन्ही समीकरणे पूर्ण करेल तर आपल्याकडे दिलेल्या समीकरणांच्या सिस्टमच्या निराकरणासाठी असीम शक्यता आहेत कारण जेव्हा ही दोन समीकरणे दिली जातात तेव्हा हे पाहणे सोपे होते की ही दोन्ही समीकरणे समान आहेत परंतु जेव्हा आपल्याकडे अधिक समीकरणे असतात आणि असे नेहमीच नसते तेव्हा उदाहरणार्थ कोणते समीकरण इतरांचे कॉम्बिनेशन आहे हे आम्ही ओळखू शकतो तर मग आपण त्या सर्व प्रकरणांवर थोड्या वेळाने डील करू परंतु येथे या अगदी सोप्या प्रकरणात आपण हे भूमितीयदृष्ट्या देखील पाहू शकता की या प्रकरणात रेषेवरील कोणताही बिंदू दिलेली समीकरण प्रणालीचे निराकरण आहे तर आता आपण ज्या असंख्य निराकरणास कॉल करतो त्यातील ही परिस्थिती आहे तर आम्ही या 3 सोल्यूशन्सच्या संभाव्यतेमध्ये पाहिले आहे एका प्रकरणात आपल्याकडे अद्वितीय समाधान आहे दुसर्या बाबतीत आमच्याकडे कोणतेही समाधान नाही आपल्याकडे अनंत समाधान आहे तर या प्रकरणात वेक्टर स्पष्टीकरण शोधू तर आपल्याकडे ही दोन समीकरणे होती आणि आता आम्ही वेक्टरच्या संदर्भात लिहू शकतो जर आपण वजा 1 आणि 1 ला x ने गुणाकार केला तर मग आपल्याकडे वजा 1 व 1 हे y ने गुणन केल्यावर पुन्हा हे दुसरे वेक्टर आणि आपल्याकडे उजवे हात चे वेक्टर 2 आणि वजा 2 आहे जर आपण या वेक्टरना येथे 1 वजा करा म्हणजे 1 वजा 1 तर आपल्याकडे वजा 1 1 आहे आणि दुसरे वजा 2 आणि वजा 2 आहेत तर आपल्याकडे हे 3 वेक्टर 1 वजा 1 आणि नंतर आपल्याकडे हे 1 वजा 1 आहे आणि दुसरे वेक्टर येथे आपल्याकडे 2 आणि वजा 2 आहेत तर हे आता अगदी स्पष्टपणे दिसून आले आहे की हा वेक्टर 2 वजा 1 आपण यापैकी एका वेक्टरद्वारे किंवा गुणाकार असलेल्या रेषीय जोड्यांद्वारे मिळवू शकतो या वेक्टर 2 आणि वजा 1 मिळविण्यासाठी या दोन वेक्टरचे हे लिनिअर कॉम्बिनेशन असण्याची बर्याच शक्यता आहेत कारण हे दिलेल्या सदिशांना समांतर आहे आणि या वेक्टर 2 आणि वजा 2 मिळविण्यासाठी या दोन वेक्टर एकत्रित करण्यासाठी आता बरीच शक्यता आहेत तर वेक्टर इंटरप्रिटेशनवरून ही आपण पाहू शकतो की अशा प्रकरणांमध्ये बर्याच निराकरणे आहेत तर आता निष्कर्षापर्यंत पोहोचत आहे तर मग आपण काय पाहिले आम्ही रेखीय समीकरणांच्या सिस्टमसाठी 3 प्रकरणे पाहिली आहेत जी सिस्टमला एक अनोखा समाधान मिळेल अशा सिस्टममध्ये घडू शकतात आणि ही दोन समीकरणे जी आम्ही विचारात घेतली आहेत किंवा दोन अज्ञात आहेत त्या बाबतीत असे आहे ओळी आणि ते एका पॉईंटला अचूकपणे छेदतात आणि यालाच आपण अनन्य सोल्यूशनचे केस म्हणतो जेव्हा आपल्याकडे तीन व्हेरिएबल्स असतात तेव्हा आम्ही देखील स्पष्टीकरण देऊ शकतो तर या प्रकरणात आपल्याकडे ओळीऐवजी प्लेन्स असतील तर आता तेथे तीन प्लेन्स आहेत आणि ती एका क्षणी अचूकपणे छेदन करतात ही तीन प्लेन्स आणि ती म्हणजे त्या प्रणालीचा अनोखा तोडगा आणि मग आपण हे देखील पाहिले आहे की जर रेषा समांतर असतील तर उदाहरणार्थ ते कधीही एकमेकांना जोडत नाहीत आणि तीन गोष्टींच्या बाबतीत समांतर प्लेन्स देखील समजू शकतो तर येथे आपण दुसर्या बाबतीत पाहिले आहे की रेषा समांतर आहेत आणि म्हणूनच दिलेल्या सिस्टमवर आपल्याकडे कोणतेही निराकरण नाही परंतु तिसरे प्रकरण आपण पाहिले की दोन्ही रेषा मुळात समान होत्या आणि नंतर रेषेवरील कोणताही बिंदू समीकरण प्रणालीचे निराकरण होते म्हणून आम्ही अद्वितीय समाधानाचे प्रकरण पाहिले आहे आम्ही इंफायनाईट समाधानांचे प्रकरण पाहिले आहे आणि निराकरण न झाल्याचे आम्ही पाहिले आहे जेव्हा आम्ही n अज्ञात असलेल्या m समीकरणाच्या मोठ्या व्यवस्थेचा विचार करतो तेव्हा ही सर्व शक्यता रेषीय समीकरणांच्या व्यवस्थेस येऊ शकते परंतु आम्ही येथे अगदी सोप्या उदाहरणांच्या मदतीने पाहिले आहे जिथे आम्ही केवळ दोन अज्ञात मानले आहेत तर पुढच्या व्याख्यानात आपण आपल्याकडे मोठी सिस्टिम असल्यास ते शोधण्याचे निराकरण करण्याच्या टेक्निक्सबद्दल बोलत आहोत आम्ही फक्त 2 बाय 2 बद्दल नाही तर आम्ही येथे जिओमेट्रीकल आणि वेक्टर व्याख्यांसाठी विचार केला आहे म्हणूनच आम्ही ही व्याख्याने तयार करण्यासाठी वापरत असलेले संदर्भ आहेत आपण लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद